सुप्रभात आपण आता खास विषयांपैकी शेवटचे काही विषय बघत आहोत त्यातलाच तिसरा विषय म्हणजे हयात असणाऱ्या इमारतींचे मूल्यांकन हा विषय घेण्यामागचं कारण म्हणजे भारतात असलेल्या ह्या प्रकारच्या असंख्य इमारती तुमच्या आयुष्यात स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून तुम्हाला मेसनरी स्ट्रक्चर च्या डिझाईन च्या काही संधी येतील पण बऱ्याच वेळेला तुम्हाला इमारतींचे मूल्यांकन दुरुस्ती आहेत त्या इमारती वाढवणे अशीच कामे करावी लागतील त्यामुळे इथून पुढच्या 3 लेक्स्चर मध्ये आपण आहेत त्या मेसनरी इमारतींचे मूल्यांकन आणि त्याच्या परिणामी पद्धती बघणार आहोत तर आत्ताच्या असलेल्या इमारतींचे मूल्यांकन कधी करावे लागेल त्यासाठी विविध करणे आहेत जेव्हा नवीन भाडेकरू येणार असेल इमारतीचा ताबा घेणार असेल तर कंपनी त्या इमारतीचे मूल्यांकन करून घेते जेव्हा स्ट्रक्चरल तपासणी करायची असेल तेव्हा त्या इमारतीचा मूळ उद्देश लक्षात घेऊन आणि आत्ता असलेले भार लक्षात घेऊन परिणामी मूल्यांकन करणे गरजेचे आहे बऱ्याच वेळेला तुम्हाला स्ट्रक्चरल तपासणी साठी आत्ताच्या इमारतीचे मूल्यांकन करावे लागेल ह्या वेळेला आपला मूळ उद्देश हा इमारतींची सुरक्षितता पडताळण्याचा असतो जेणेकरून ती इमारत पुढच्या वाढीव वापरासाठी सुरक्षित आहे का नाही हे ठरवता येईल अजून एका वेळेला मूल्यांकनाची गरज असते ती म्हणजे आत्ताच्या इमारतीमध्ये वाढ करताना जेव्हा तुम्हाला सध्याची इमारत आडवी वाढवायची असेल तेव्हा आपण तिथे कन्स्ट्रक्शन जॉईंट ठेवतो जेणेकरून जुनी आणि नवी इमारत एकमेकांच्या संपर्कात येऊ नये कमीत कमी किती फट ठेवावी आणि जुन्या आणि नव्या इमारतीमध्ये काय करणे गरजेचे आहे याच्या काही गरजा आहेत जेव्हा आपण इमारत वरच्या बाजूला वाढवतो तेव्हा आपल्याला हे बघावं लागेल की ही इमारत नवीन भागाचा भार तांत्रिक दृष्ट्या सहन करू शकते का तिसरी वेळ जेव्हा मूल्यांकनाची गरज पडेल ती म्हणजे जेव्हा डिझाईन चे निकष बदलतील ह्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे चेन्नई सारखं शहर जे 2002 पर्यन्त भूकंपप्रवण क्षेत्र 2 मध्ये होतं आणि त्या नंतर क्षेत्र 3 मध्ये गेलं त्यामुळे आता भूकंपरोधक निकष बदलले क्षेत्र 2 मध्ये भूकंपरोधक डिझाईन ची गरज नव्हती पण क्षेत्र 3 मध्ये ते गरजेचं आहे त्यामुळे आता अशा इमारती आहेत ज्या 2002 पूर्वी बांधल्या गेल्या आहेत ज्यावेळेला भूकंपरोधक डिझाईन अजिबात वापरले गेले नव्हते ह्या सगळ्या ग्रॅव्हीटी फ्रेम आहेत आणि म्हणून भूकंपरोधक नाहीयेत हीच परिस्थिती वैयक्तिक इमारती आणि सार्वजनिक इमारतींची आहे त्यामुळे त्यांच्या मालकांचा हा हक्क आहे की त्यांच्या इमारती सुरक्षित केल्या जाव्यात आणि कोड मधीव नवीन गरजेप्रमाणे असाव्यात सार्वजनिक सुविधा जसे की शाळा आणि बाकीच्या महत्वाच्या इमारती ह्यांची सुरक्षितता सांभाळण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि त्यासाठी काही दुरुस्ती आणि सबलीकरण गरजेचे आहे असं क्वचितच घडतं की स्ट्रक्चरल कोड मध्ये असलेल्या बाबी बदलल्या नंतर त्याच्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी बदल केले गेले पाहिजेत आणि असं करणं हे शक्य नाहीये की तुम्ही सध्याच्या सगळ्या इमारती ज्या जुन्या कोड प्रमाणे डिझाईन केलेल्या आहेत त्या नवीन गरजेप्रमाणे दुरुस्त कराव्यात त्यामुळे भूकंपाच्या बाबतीत सुरक्षितता बाळगण्यासाठी तुम्हाला सध्याच्या इमारतींमध्ये काही दुरुस्ती करावी लागेल जे देशातील आत्ताच्या पध्दतीनुसार असेल जर इमारतीमध्ये काही बदल होणार नसेल तर त्यात नवीन कोडप्रमाणे बदल करणे गरजेचं नाहीये पण जर इमारतीमध्ये उभी किंवा आडवी वाढ करणार असू तर मात्र आपण करत असलेली नवीन वाढ ही नवीन कोड प्रमाणेच असली पाहिजे त्यामुळे सध्याच्या इमारतीत नवीन बांधकाम करायचं झालं तर नवीन कोड नुसारच झालं पाहिजे जरी जुनी इमारत ही कोड प्रमाणे बांधली नसली तरी हे लक्षात ठेवलं पाहिजे सुरक्षेच्या दृष्टीने सध्याच्या सार्वजनिक सुविधा भूकंपरोधक नाहीयेत आणि भूकंपाविरोधात प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या कामामध्ये अशा भक्ष्य ठरू शकणाऱ्या इमारतींच्या दुरुस्तीचं आणि त्यांना बळकटी देण्याचं काम होऊ शकेल आपला मूळ उद्देश हा भूकंपामध्ये सुरक्षित राहणे हा आहे कारण सुरक्षित आयुष्य गरजेचं आहे आणि बऱ्याच रीइन्फोर्स न केलेल्या मेसनरी बांधकामामध्ये जर काही भूकंपरोधक वैशिष्ट्ये वापरली नसतील तर ती सुरक्षित नाहीयेत तर लेक्चर च्या शेवटच्या संचामध्ये स्ट्रक्चरल मुल्यांकनाचं महत्व हे भूकंपरोधक मूल्यांकन करण्यावर आणि इमारतींमध्ये सुरक्षितता आणण्यावर आहे असं समजुयात की तुम्हाला सध्याच्या इमारतींची भूकंपरोधक क्षमता तपासायची आहे ह्यामध्ये 3 गोष्टींवर लक्ष दिलं जातं पहिली म्हणजे इमारतीच्या अवस्थेचं मूल्यांकन कारण ही इमारत बरेच वर्ष वापरली जात आहे ह्यासाठी इमारतींची ड्रॉईंग तपासली जातात आणि त्याच्या संदर्भाने पाहिलं जातं की काही नुकसान झालं आहे का जर असेल तर मग त्याची योग्य प्रकारे दुरुस्ती आणि सबलीकरण केलं पाहिजे पण महत्वाचं हे आहे की त्या मेसनरी ची कीती शक्ती किंवा क्षमता उरली आहे हे बघणे त्यासाठी हे बघावं लागेल की कुठे काही नुकसान झालंय का ज्यामुळे इमारतीच्या स्ट्रक्चरल परिस्थिती खराब आहे दुसरी गोष्ट ही की परिणामी मूल्यांकन करत असताना मेसनरी ची किती शक्ती किंवा क्षमता उरलेली आहे एखादी नवीन इमारत डिझाईन करताना तुम्ही हवी असेल तेवढ्या मजबुतीसाठी ती डिझाईन करू शकता पण सध्या उभ्या असलेल्या इमारतींचं मूल्यांकन करताना हे आपल्या हातात नसतं इमारतींमध्ये असलेल्या पदार्थांची आत्ताची क्षमता मूल्यांकीत केली पाहिजे त्याची किंमत काढली पाहिजे आणि स्ट्रक्चरल असेसमेंट मध्ये वापरली पाहिजे असा परिस्थिती मूल्यांकन हा पहिला भाग आहे आज आपण कॉम्प्रेशन साठी उरलेली ताकत काढण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि नंतर शियर स्ट्रेंथ सुद्धा तपासणार आहोत दुसरा पैलू असा आहे की जर तुम्हाला परिस्थितीचे आकडे पाहिजे असतील तर तुम्हाला स्ट्रक्चर साठी मॉडेल तयार करावं लागेल मग ते साध्या आकडेमोडीवर आधारित अगदी साधं मॉडेल असेल किंवा खूप अवघड म्हणजे फायनाईट इलेमेंट मेथड चं मॉडेल असेल त्यानंतर मग विश्लेषण करता येईल जे ग्रॅव्हिटी लोड चं असेल किंवा कडेने येणारे फोर्स लक्षात घेऊन डायनॅमिक लोड चं असेल ह्यामध्ये विश्लेषणाच्या पद्धतीला महत्व आहे कारण त्यातली गुंतागुंत ही आपल्याकडे इमारतीची किती माहिती आहे याच्याशी सुसंगत असावी म्हणजे जर तुम्हाला इमारतींमध्ये वापरलेले पदार्थ त्यांची क्षमता स्ट्रक्चरल घटकांचे आकार हे सगळं माहीत असेल तर मग अनिश्चितता कमी होते आणि अवघड विश्लेषण करता येईल इमारतींची पुरेशी माहिती असल्याशिवाय तुम्ही गुंतागुंतीचे विश्लेषण करू शकत नाही हे सुसंगत नाहीये अशा वेळेला इमारतीमधले पदार्थ आणि घटकांचा आकार ह्या बाबत खूप जास्त अनिश्चितता असते त्यामुळे जर गुंतागुंतीचे विश्लेषण करायचे असेल तर इमारतीची भूमिती घटकांचे आकार पदार्थांची आत्ताची क्षमता ई जास्तीत जास्त माहिती गोळा केली पाहिजे मग तुमच्याकडे माहितीचा उच्च स्तर असेल अनिश्चितता कमी असेल आणि म्हणून तुम्ही जास्त प्रभावी आणि किचकट विश्लेषण करू शकता असं समजा की तुमच्याकडे इमारतीबद्दल त्यातील पदार्थ त्यांची आत्ताची क्षमता आणि घटकांचे आकार ह्याबद्दल पुरेशी माहिती नाहीये तर तुमचे विश्लेषण अगदी साधे हवे त्यामुळे माहितीचा स्तर आणि विश्लेषणाचा किचकटपणा हे दोन्ही जुळायला हवे मध्ये तुमच्याकडे किती माहिती उपलब्ध आहे ह्याच्यावर विश्लेषणाचा योग्य प्रकार सांगितलेला आहे FEMA च्या मानकानुसार तुम्ही कुठल्या माहितीच्या स्तरावर आहे हे बघावं लागतं आणि मग त्यात मॉडेल िंग आणि बिश्लेषण करण्यासाठी सुचवलेले पर्याय अमलात आणावे लागतात म्हणून मॉडेल िंग आणि विश्लेषण करताना तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात की लिनीयर इलेस्टिक मॉडेल वापरावे का लिनीयर स्टॅटिक ऍनॅलिसिस वापरावे का नॉन लिनीयर विश्लेषण करावे ह्यामध्ये माझं समाधान होईल का की मला डायनॅमिक ऍनॅलिसिस करावं लागेल ई हे सगळं तुमच्याकडे किती माहिती आहे त्यावर अवलंबून आहे आता तिसरा भाग बघुयात तुम्ही परिस्थितीचं मूल्यांकन केलं आहे तुमच्याकडे पदार्थांच्या क्षमतेची माहिती आहे तुम्ही विश्लेषण सुद्धा केलेलं आहे असं समजा की आपण नव्याने तयार झालेल्या भूकंपप्रवण क्षेत्रात असलेली एक सार्वजनिक इमारत बघत आहोत आपण त्याच्या मॉडेल वरून विश्लेषण सुद्धा केलं आहे आता तुम्हाला तिची भूकंपरोधक क्षमता काढायची आहे त्यामुळे शेवटचा भाग म्हणजे पडताळणी ह्यामध्ये आपण हे बघतो की इमारतीवर किंवा त्यातल्या घटकांवर भूकंपरोधक क्षमतेची मागणी किती आहे आणि त्यांची तशी खरी क्षमता किती आहे असं मागणी आणि क्षमतेचं गुणोत्तर आपण काढतो आणि तपासतो की ते योग्य आहे का जेव्हा मागणी ही क्षमतेपेक्षा जास्त होते तेव्हा मग आपल्याला दुरुस्ती आणि सबलीकरणासाठी नीती बनवावी लागते की कुठल्या घटकांना दुरुस्तीची गरज आहे कुठे सबलीकरण करावं लागेल कुठे ताठपणा आणण्याची गरज आहे ई म्हणून आपल्याला सबलीकरणासाठी नीती तयार करताना परिनामात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल तुम्हाला जाणवलेला कमीपणा दूर करण्यात हा दृष्टिकोन उपयोगी आहे ह्यामुळे तुम्ही विविध डिझाईन मध्ये तुलना करून बघू शकता की कुठल्या डिझाईन मुळे तुम्हाला चांगलं मागणी क्षमता गुणोत्तर मिळेल किंवा कुठलं डिझाईन आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखं आहे जर दुरुस्ती आणि सबलीकरण करायचं असेल तर पदार्थांची क्षमता वाढवली पाहिजे अशा स्थानिक सबलीकरणासाठी ग्राउटिंग हा पर्याय वापरला जातो कॉलम बीम भिंत हे स्ट्रक्चरल घटक असल्यामुळे त्यांचंही सबलीकरण केलं पाहिजे आणि शेवटी आख्या इमारतीला एकत्र बांधायला पाहिजे कारण आपण बघितलं आहे की सर्व घटक एकत्रितपणे काम करण्याची काय गरज आहे भूकंपरोधक इमारतींमध्ये लिंटेल बँड प्लीन्थ बँड रुफ बँड हे सर्व वापरावेच लागतात ह्यामुळे पूर्ण इमारत एकत्रित बांधली जाते आणि भूकंपाच्या वेळेला एकत्रित विरोध करते दुरुस्ती आणि सबलीकरणाची नीती ठरवताना 3 पातळींवर तुम्हाला काम करावं लागेल पदार्थांच्या पातळीवर विविध घटकांच्या पातळीवर आणि आख्या प्रणालीच्या पातळीवर आणि म्हणून मूल्यांकन केल्यामुळे इमारतींमध्ये बदल करून धोका कमी करता येऊ शकतो तर मी आधी म्हणल्याप्रमाणे मेसनरी ची उरलेली ताकद किंवा क्षमता काढण्यावर आज आपण लक्ष केंद्रित करू तर सुरुवातीला आपण इमारतीच्या अवस्थेचं मूल्यांकन करण्यासाठी त्याचं ड्रॉईंग घेऊन त्यात खुणा करू शकतो की कुठे नुकसान झालं आहे कुठं तडे गेले आहेत कुठं क्रॉस सेक्शन कमी झाला आहे वगैरे त्यानंतर त्या इमारतीमधील पदार्थांची क्षमता किंवा ताकद काढणे महत्वाचं आहे जेणेकरून परत एकदा वापरण्यासाठी ती उपयोगी आहे का आणि येणारा भार सहन करण्यात ती सक्षम आहे का हे कळेल मेसनरी ची उरलेली ताकद काढायची असेल तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे दोन दृष्टिकोन असू शकतात इनडायरेक्ट दृष्टीकोन म्हणजे आपण एक अंदाज लावू शकतो की किती ताकद उरलेली आहे कारण काही कारणांमुळे आपण खोलवर अभ्यास करून योग्य निष्कर्ष काढू शकत नाही त्यासाठी आर्थिक आणि वेळेचे मर्यादित स्रोत हे कारण असू शकते किंवा ती इमारत इतकी महत्वाची असू शकते की प्रयोगासाठी तुम्ही त्याचा थोडासा भाग काढून घेऊ शकत नाही म्हणून उरलेल्या ताकदीचा अंदाज लावावा लागतो त्यामुळे जिथे खरी ताकद काढू शकत नाही तिथे परस्परसंबंध वापरून ताकदीचा अंदाज लावावा लागतो पण त्यासाठी तुम्हाला इमारतीमध्ये वापरलेल्या पदार्थांची माहिती आणि ज्ञान पाहिजे तुम्हाला वॉल मोरफॉलॉजी माहीत हवी म्हणजे भार सहन करणाऱ्या भिंती ह्या कशापासून बनल्या आहेत आणि मग तुमच्याकडे संदर्भ लावायला काहीतरी असेल दुसरी पद्धत म्हणजे होमोजनायझेशन म्हणजे एकसंध पणे काम करणे जर तुम्हाला मोर्टर आणि विटांची ताकद माहीत असेल तर तुम्ही संपूर्ण भिंतीची एकसंध ताकद काढू शकता म्हणून मेसनरी ची ताकद माहीत नसेल तरी हरकत नाही पण ह्यासाठी तुम्हाला काहितरी सांधा असला पाहिजे जेणे करून खऱ्या जगात पदार्थांची ताकद काढता येईल तिसरा दृष्टिकोन हा सगळ्यात कमकुवत आहे जो आहे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग वापरून ताकदीचा अंदाज काढणे खरं तर ही संकल्पनाच चुकीची आहे कारण तुम्ही ताकदीचा अंदाज हा नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग ने काढता येत नाही आणि जरी तुम्ही ते केलं तरीही तुम्हाला मिळणारी किंमत ही अंदाजे आणि तडजोड केलेली असेल म्हणून हा इनडायरेक्ट दृष्टीकोन आहे अशा वेळेला आलेली किंमत आणि ताकदीची मूळ चाचणी करून आलेली किंमत ह्यांचू तुलना करून आणि परस्पर संबंध बघून मगच एक किंमत नक्की केली पाहिजे शेवटचा पर्याय आणि सगळ्यात योग्य दृष्टिकोन हा डायरेक्ट च आहे ज्यामध्ये तुम्ही सध्याच्या इमारतीचा काही भाग नमुना म्हणून घेऊन त्याच्यावर तिथेच किंवा प्रयोगशाळेत काही चाचणी घेऊन मग ताकदीचा अंदाज काढला जातो मग असा प्रश्न येतो की असे नमुने किती लागतील आणि ते कुठून घ्यायचे इमारतीच्या फक्त एका जागेवरून घ्यायचे का सगळ्या जागेवरून थोडे थोडे घ्यायचे असे बरेच प्रश्न इंजिनियर म्हणून तुम्हाला पडतील पण इमारतींच्या नमुन्यांची चाचणी घेता येत असेल तर हाच पर्याय सगळ्यात चांगला आहे आता ह्यापैकी काही आपण तपासून पाहुयात नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग चे तोटे पाहता मी ते टाळेन ही खूप उपयोगी आणि प्रभावी प्रक्रिया आहे पण ताकद काढण्यासाठी नाही काँक्रिट मध्ये ही प्रक्रिया वापरतात ह्या प्रक्रियेला UPV म्हणजे अल्ट्रासॉनिक प्लस व्हेलॉसिटी टेस्ट म्हणतात ह्यामध्ये आपण पृष्ठभागावर आघात करतो आणि त्याने ज्या लाटा तयार होतात त्यांचा अभ्यास करतो म्हणजे ही खरं तर डायनॅमिक पल्स व्हेलॉसिटी टेस्ट आहे ह्यासाठी आपल्याला साऊंड ट्रान्समिटर लागेल जो आवाजाच्या लाटा पसरवेल आणि एक रिसिव्हर लागेल जो त्या लाटा गोळा करेल ह्यामार्फत आपण हे बघतो की ज्या नमुन्यावर आपण चाचणी करतोय त्यामधून किती वेळात आवाजाच्या लाटा इकडून तिकडे पोहोचतायत आणि त्या नमुन्याच्या लांबी रुंदी वरून आपल्याला त्या लाटांची व्हेलॉसिटी काढता येते काँक्रिटवर अशी टेस्ट केल्यावर जेव्हा आपल्याला p वेव्ह ची व्हेलॉसिटी मिळते तेव्हा आपण ठरवतो की त्या काँक्रिटचा दर्जा चांगला आहे मध्यम आहे का खराब किंवा टाकाऊ आहे ह्या टेस्ट मुळे तुम्हाला एवढीच माहिती मिळेल तुम्हाला मेसनरी च्या दर्जाचा अंदाज येईल पण त्याची ताकद समजणार नाही त्यासाठी तुम्हाला असं करायला लागेल की एक ठराविक नमुना घ्या आणि त्याच्यावर स्ट्रेंथ टेस्ट घ्या तसंच त्या नमुन्यावर पल्स व्हेलॉसिटी च्या मदतीने नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग करा आणि काही परस्परसंबंध तयार करा आणि मग उर्वरित इमारतीसाठी त्याचा वापर करा त्यामुळे ही पद्धत बऱ्याच घटकांवर अवलंबून आहे जे पूर्णपणे तुमच्या ताब्यात असतील त्यामुळे जर तुम्हाला इमारतीचा एकसंध पणा तपासायचा असेल तर ही पद्धत प्रभावी आहे समजा सध्याची इमारत ही बऱ्याच काळापासून उपयोगात आणली जात आहे आणि काही ठिकाणी तिला नुकसान झालं आहे अशा वेळेला इमारतीच्या पदार्थांमध्ये एकसंधपणा आहे का हे बघण्यासाठी ह्या पद्धतीचा उपयोग होईल हि टेस्ट तुम्ही भिंतीच्या वेगवेगळ्या भागांवर करू शकता आणि वेगवेगळ्या भिंतींवर करू शकता जेणेकरून इमारतीमध्ये एकसंधपणा आहे का हे कळेल जर ह्या चाचण्यांचे निकाल अनियमित आले तर मात्र त्याचा अर्थ असा आहे की काही भाग हा वेळेनुसार खराब झाला आहे आणि काही भाग अजूनही चांगला आहे अशा प्रमाणे तुम्हाला ताकदीच्या कमी जास्त किमती मिळतील ज्या तुम्ही वापरू शकता ह्यामध्ये पदार्थाची घनता आणि वेव्ह व्हेलॉसिटी ह्यांचे समांतर गुणोत्तर असल्यामुळे तुम्हाला त्या क्रॉस सेक्शनची किंवा त्यातल्या पदार्थांची माहिती मिळते ह्यापेक्षा अजून जास्त माहिती हवी असेल तर मग दुसऱ्या बाजूला रिसिव्हर मध्ये जमा झालेल्या वेव्ह चा अभ्यास तुम्ही करू शकता ह्या टेस्ट साठी ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे भिंतीच्या दोन विरुद्ध बाजूंना ठेवायचे असतात पण जर भिंतीची पलीकडची बाजू पोहोचण्यासारखी नसेल तर मग भिंतीच्या शेजारच्या बाजूला रिसिव्हर ठेऊन सेमीडायरेक्ट मापन करता येईल किंवा ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे एकाच बाजूला ठेवून इनडायरेक्ट मापन करता येईल ह्या सगळ्यामध्ये आपण ट्रान्समीटर कडून रिसिव्हर कडे जाणारी फक्त एक रचना बघतोय तुम्ही डायनॅमिक पल्स व्हेलॉसिटी टेस्ट जी जास्त प्रभावीपणे पण किचकट प्रकारे वापरू शकता म्हणजे जसं तुम्ही ह्या टेस्ट मध्ये बघत आहात एका बाजूला ट्रान्समीटर चे पॉईंट्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला रिसिव्हर चे पॉईंट्स आहेत ह्यामुळे आपल्याला क्रॉस सेक्शन बद्दल बरीच जास्त माहिती मिळत आहे आणि काही सूचनांनुसार व्हेलॉसिटी काँटूर काढू शकतो ही जास्त किचकट पद्धत आहे आणि हिला सॉनिक टोमोग्राफी म्हणतात कारण आवाजाच्या लाटांचा वापर करून एका भागाचा अभ्यास केला जातो आणि आपल्याला व्हेलॉसिटी काँटूर मिळतो ह्यामुळे मला किती ताकद उरली आहे ते कळणार नाही पण इमारतीच्या पदार्थांमध्ये एकसंधपणा आहे का नाही हे कळेल असं समजा की भिंतीच्या एका भागात आवाजाच्या लाटांचा वेग खूप कमी आहे तर दुसऱ्या भागात खूप जास्त आहे म्हणजे जिथं वेग कमी आहे तिथं पदार्थांचा ऱ्हास झाला आहे आणि तिथल्या कमी झालेल्या घनतेसाठी ग्राउटिंग गरजेचं आहे म्हणून अशा चाचणीवरून मला गुणदर्शक माहिती मिळेल त्यावरून ग्राउटिंग बद्दल मला निर्णय घेता येईल ही एक खूप प्रभावी पद्धत आहे पण एक लक्षात घ्यायला हवं की ह्यामुळे पदार्थांची ताकद मिळत नाही तर नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग ची मर्यादा म्हणजे त्यातून तुम्हाला ताकदीची माहिती मिळू शकेल पण जर तूम्ही वेव्ह व्हेलॉसिटी शी ताळमेळ घालू शकलात तरच अजून एक नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग ची पद्धत म्हणजे रीबाऊंड हॅमर टेस्ट किंवा स्कीमिड हॅमर टेस्ट जी काँक्रिट वर घेतली जाते ह्या टेस्टमुळे आपल्याला थेट ताकदीचा अंदाज येत नाही पण पृष्ठभागाचा कडकपणा कळतो आणि त्याची तुलना काँक्रिट च्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ शी करून आपल्याला त्या भागातली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ मिळू शकेल त्यामुळे बहुतेक सर्व नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग मध्ये जर तुम्हाला स्ट्रेंथ काढायची असेल तर तुम्हाला तुलना करता आली पाहिजे म्हणजे तुम्हाला त्यांच्यातला परस्परसंबंध कळेल जो पदार्थांनुसार बदलतो ही त्याची महत्वाची मर्यादा आहे जर तुम्ही उपकरणावर असलेल्या तक्त्यांचा वापर करत असाल तर त्याचा तुम्ही वापरत असलेल्या पदार्थांशी परस्परसंबंध काढता आला पाहिजे नाहीतर तुम्ही तुलना करून काढलेल्या किमतीला काही अर्थ नाही त्यामुळे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग मुळे मिळालेली ताकदीची किंमत ही धोका ठरू शकते ही पद्धत गुंतागुंतीची आहे आणि ह्यामध्ये खूप बदल होऊ शकतात जरी तुम्ही परस्पर संबंध आणि तुलना लक्षात घेतली असेल आपण या आधी बघितलं आहे की वीट भिंत आणि काँक्रिट ब्लॉक भिंत यांमध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आणि मॉड्युलस ऑफ ईलॅस्टीसिटी मध्ये किती बदल होतो जर तुम्ही एका प्रकारच्या मेसनरी बद्दल तुलना आणि अभ्यास करून काही निष्कर्ष काढले तर ते दुसऱ्या प्रकारच्या मेसनरी ला लागू होत नाहीत म्हणजे जर आपण सिमेंट बरोबर फ्लाय ऍशच्या विटांच्या ऐवजी मातीच्या विटा वापरल्या तर त्यातून जाणाऱ्या लाटांचा वेग हा क्रॉस सेक्शन मध्ये वेगवेगळा असणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रयोगावरून काढलेल्या कोईफीशीयंट ची तुलना करताना मेसनरी मध्ये होणारा बदल हा लक्षात घेतला पाहिजे त्यामुळे अशा नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग मुळे जर तुम्हाला ताकदीची किंमत मिळत नसेल तर मग इमारतीच्या पदार्थांची उरलेली ताकद सेमी डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग किंवा डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग ने काढावी लागेल तशा बऱ्याच टेस्ट आहेत त्यातली एक म्हणजे फ्लॅट जॅक टेस्ट जी सेमी डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट आहे याशिवाय तुम्ही दुसरी आक्रमक पद्धत वापरू शकता म्हणजे इमारतीमधून पदार्थाचा एक भाग काढून त्याची प्रयोगशाळेत चाचणी करून मग उरलेली ताकद काढणे ह्याबाबतीत आपल्याला जरा जास्त माहिती घेतली पाहिजे कारण सेमी डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग किंवा डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग मध्ये करायच्या आणि टाळायच्या काही गोष्टी आहेत असं समजुयात की आपण इमारतीमध्ये मर्यादित डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग करणार आहोत त्यासाठी मला माहितीच्या आधारे परिणामात्मक मूल्यांकन केलं पाहिजे ज्यामुळे मला इमारतीच्या परिस्थितीवरून उरलेल्या ताकदीची माहिती मिळेल समजा आपण मेसनरी चा गाभा काढला आहे ह्यासाठी एक खास यंत्र असते जे स्ट्रक्चरल घटकाला घट्ट बांधलेले असते आणि मग त्याचा गाभा भोक पाडून काढला जातो त्या गाभ्याची चाचणी तुम्ही तिथेच किंवा प्रयोगशाळेत घेऊ शकता किंवा त्याचे तुकडे करून त्यातील घटकांची चाचणी करू शकता म्हणजे गाभा घेऊन तुम्ही त्याच्यावर बऱ्याच चाचण्या करू शकता आता बघुयात की मेसनरी चा गाभा आपल्याला कसा उपयोगी आहे त्या गाभ्यावर आपण चाचणी केली तर आपल्याला हे कळतं की नक्की तो घटक कसा आहे बाईंडिंग पदार्थ म्हणजे मोर्टर कुठला आहे आणि हे दोन्ही कुठल्या परीस्थितीत आहेत ह्याने आपल्याला भिंतीची एकूण संरचना समजते आणि तो गाभा जिथून काढला आहे त्या भागाची परिस्थिती पण समजते ही संरचना समजणे का गरजेचे आहे भिंत ही लिंपून घेतल्यामुळे तिच्या आत कुठल्या प्रकारचं मोर्टर आहे आणि त्याची परिस्थिती काय आहे हे कळत नाही त्याचा गाभा घेतला की आपल्याला कळतं की ती विटांची भिंत आहे का सिमेंट ब्लॉकची भिंत आहे का अजून कसली शिवाय त्यात चुन्याचं मोर्टर आहे का चुना आणि सिमेंट चं आहे का फक्त सिमेंटचं आहे हेही कळतं त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला भिंतीची संरचना आणि परिस्थिती त्यातील घटकांची परिस्थिती आणि मोर्टर ची परिस्थिती पण कळते परस्पर संबंध जोडण्यासाठी भिंतीच्या संरचनेच्या माहितीचा उपयोग होतो जर ही संरचना आपल्याला माहीत असेल तर परस्परसंबंध लावून आणि उपलब्ध असलेल्या साहित्यामधील माहितीच्या आधारे ताकदीची श्रेणी कळू शकेल भार सहन करणाऱ्या भिंतींचा असा गाभा घ्यायचा असेल तर मग असे किती घेता येतील कुठून घेता येतील किती आकाराचे आणि किती खोलीपर्यंतचे घेता येतील हे ठरवावं लागेल हे जरा त्रासदायक आहे पण करता येते जर योग्य प्रकारे गाभा घेतला तर किती खोलीवरून कुठला पदार्थ मिळालाय ह्यावरून परत एकदा पूर्ण गाभा तसाच बांधता येईल आणि भिंतीची क्रॉस सेक्शन मध्ये संरचना कशी आहे आणि तिचा प्रकार कुठला आहे हे कळेल जी खूप महत्वाची माहिती आहे आपण इथं एका 180 वर्ष जुन्या ऐतिहासिक इमारतीचा गाभा बघतोय त्यावरून असं कळतंय की ते चिखल आणि चुना वापरून केलेलं एक साधं मेसनरी बांधकाम आहे अशा प्रकारची मदत गाभा घेऊन आपल्याला होऊ शकते एकदा हे केलं की मग आपल्याला भिंतींचा प्रकार कळतो आता अशा चाचण्या आपण उगाच कधीही करू शकत नाही त्यासाठी कोड मध्ये सूचना दिलेल्या आहेत त्यात मेसनरी च्या प्रकारानुसार काही तांत्रिक मापदंड दिलेले आहेत जे आत्तापर्यंत गोळा केलेल्या माहितीवर आधारित आहे ह्याचा उपयोग मेसनरी ची कमीत कमी आणि जास्तीत जास्त ताकद शोधण्यासाठी होतो ह्यांना इमारतीसाठीचे इटालियन तांत्रिक निकष म्हणतात आणि ह्यात काही तक्ते आहेत ज्यामध्ये तुम्हाला मेसनरी च्या ठराविक प्रकारासाठी जास्तीत जास्त आणि कमीत कमी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ दिलेली आहे प्रत्येक पदार्थाला त्याची कमाल आणि किमान कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ शियर स्ट्रेंथ मॉड्युलस ऑफ ईलॅस्टीसिटी शियर मॉड्युलस आणि घनता असते त्यामुळे बांधकामाच्या संरचनेच्या माहितीवरून ताकदीची किमान आणि कमाल किंमत कळू शकते अशी कमाल आणि किमान किंमत उपलब्ध असल्याने आता आपल्याला एका ठराविक किमतीवर काम करायची गरज नाही आता आपल्या कडे एक संच आहे त्यामुळे त्या कमाल आणि किमान किमतीवर सुरक्षिततेची चाचणी घेता येईल जेणेकरून आपल्याला इमारतीमध्ये सुरक्षा उपलब्ध करण्यासाठी एक वैज्ञानिक आधार मिळेल आपण इथे विविध प्रकार बघू शकतो ह्यामध्ये पहिले काही प्रकार हे अनियमित आणि ओबडधोबड दगडांचे आहेत पण इथे चुना मोर्टर चं पूर्ण वीट बांधकाम पोकळ विटा सिमेंट ब्लॉक चं बांधकाम आणि सिमेंट मोर्टर चं वीट बांधकाम असे प्रकार आहेत अशा महत्वाच्या माहितीच्या आधारे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ शियर स्ट्रेंथ मॉड्युलस ऑफ ईलॅस्टीसिटी शियर मॉड्युलस आणि घनता यांच्या कमाल आणि किमान किमती काढता येतील ज्या पुरेशा आहेत ह्याच कोड मध्ये सुधारणा करण्यासाठी करेक्शन कोईफिशियंट पण दिलेले आहेत समजा तुम्ही गाभा घेऊन भिंतीची संरचना समजून घेतली आहे आणि असं कळलं आहे की मोर्टर चा दर्जा खूप चांगला आहे किंवा खूप वाईट आहे अशा वेळेला तुम्ही मोर्टर जॉईंट चा दर्जा न तपासता थेट आधीच्या तक्त्यात सांगितल्याप्रमाणे स्ट्रेंथ ची कमाल किंवा किमान किंमत वापरू शकत नाही कारण मोर्टर जॉईंट हा मेसनरी स्ट्रेंथ च्या बाबतीत खूप महत्त्वाची भूमिका बजावतो अशा वेळेला काढलेल्या गाभ्याचा संदर्भ घेऊन आणि मोर्टर जॉईंट चा चांगला किंवा वाईट दर्जा बघून करेक्शन फॅक्टर वापरता येईल ज्यामुळे आपण आधी बघितलेल्या किमतींमध्ये सुधारणा करता येईल समजा आपण ही चाचणी केली आणि मोर्टर जॉईंट चा दर्जा कमी आहे आणि इमारत बांधून ठेवण्यात तो कमी पडतोय असं आढळलं तर तक्त्यात सांगितलेली किंमत आपण थेट वापरू शकतो पण जर मोर्टर चा दर्जा चांगला असेल तर तक्त्यात दिलेल्या किमतीला 1 5 सारख्या एखाद्या संख्येने गुणून आपण त्यात सुधारणा करू शकतो अजूनही बऱ्याच शक्यता आहेत जसं तिथे ग्राउटिंग केलं आहे का रीइन्फोर्स मेंट असलेलं प्लास्टर आहे का वगैरे अशा वेळेला प्रयोगावरून मिळालेल्या किमती आपण वापरू शकतो ज्या आधीच तपासून घेतलेल्या आहेत त्यामुळे इमारतीची खरी ताकद माहीत नसताना ही माहिती खूप महत्वाची ठरते पण इमारतीची संरचना समजणे सगळ्यात महत्वाचं आहे एकत्रित पद्धतीने ताकद शोधायची असेल तर आपण वापरत असलेल्या सर्व पदार्थांची ताकद आपल्याला माहीत पाहिजे जर तुम्ही संपूर्ण गाभा प्रयोगशाळेत नेऊ शकत नसाल तर त्यातला काही भाग म्हणजे वीट मोर्टर इत्यादी तुम्ही नेऊ शकता आणि प्रयोग करून त्यांची ताकद काढू शकता आणि अशाप्रकारे घटकांची ताकद माहीत असेल तर मग काही पद्धती वापरून तुम्ही त्या संपूर्ण पदार्थाची ताकद काढू शकता ह्याची काही उदाहरणे म्हणजे हॉलर फ्रान्सिस चा सिद्धांत हिल्सडॉर्फ चा सिद्धांत ज्यामध्ये मोर्टर आणि विटेचा चा मॉड्युलस ऑफ ईलॅस्टीसिटी घटकांचा पॉयझन्स रेशो आणि त्या तुकड्याची कॉम्प्रेसिव्ह आणि टेंसाईल स्ट्रेंथ माहीत असेल तर किती कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ला मेसनरी निकामी ठरेल ते काढता येईल त्या घटकाचा आकार केवढा आहे आणि मोर्टर जॉईंट ची जाडी किती आहे त्यावर हे अवलंबून आहे आपण हिल्सडोर्फ चा सिद्धांत बघितला आहे ज्यात नॉन युनिफॉर्मिटी कोईफिशियंट आहे जो तुम्ही कुठल्या प्रकारची मेसनरी बघत आहात त्यावर अवलंबून आहे त्यामुळे पदार्थांच्या घटकांची ताकद माहीत असेल तर होमोजनायझेशन ही पद्धत वापरून पदार्थांची उरलेली ताकद काढता येते तिसरा पर्याय म्हणजे प्रयोग करून ताकद काढणे तर आपण बघणार आहोत की कुठल्या चाचण्या आहेत आणि त्या कशा करायच्या आपण दोन गोष्टी बघणार आहोत एक म्हणजे मेसनरी चा गाभा मी मेसनरी चा गाभा घेऊन त्यावर चाचणी करून ताकद काढू शकतो का आणि दुसरी म्हणजे फ्लॅट जॅक टेस्ट जर नवीन बांधकाम असेल तर तुम्हाला प्रिझम टेस्ट करावी लागेल आपण प्रिझम घेऊन साधी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काढू शकतो त्यानंतर त्याची 25 किंमत ही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस धरून कमाल मर्यादित स्ट्रेस काढण्यासाठी ती वापरू शकतो जर तुम्ही सध्याच्या इमारतीवर काम करताय तर त्यातूनच प्रिझम काढायचा आहे का दुसरा प्रश्न म्हणजे तुम्ही सध्याच्या इमारतीमधून एक आदर्श प्रिझम घेऊ शकता का एक आदर्श प्रिझम म्हणजे एकावर एक रचलेल्या 5 ते 6 विटा पण जेव्हा तुम्ही इमारत बांधता तेव्हा तुम्ही कुठला जोड वापरता त्यावर ते अवलंबून आहे त्यामुळे तुम्हाला आपोआप तसा गठ्ठा इमारतीमधून मिळणार नाहीये तुम्हाला एक अख्खा भागच काढावा लागेल जेणेकरून त्याच्यावर चाचणी करून मेसनरी ची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काढता येईल भारतीय आणि जागतिक मानक असं सांगतात की जर मेसनरी ची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काढायची असेल तर अशा पद्धती वापराव्यात की ज्या नवीन बांधकामासाठी वापरल्या जातात म्हणजे नवीन बांधकामासाठी तुम्ही आदर्श प्रिझम बनवाल आणि सध्याच्या बांधकामासाठी इमारतीमधून आदर्श प्रिझम शी तुलना होऊ शकेल असं काहीतरी घ्या तर कोड असं सांगतो की एक प्रिझम घ्या कॉम्प्रेशन टेस्ट घ्या आणि माहीत असलेल्या ht गुणोत्तरावर आधारित उदाहरणार्थ 1905 च्या अपेंडिक्स B मध्ये दिलेल्या करेक्शन फॅक्टर घेऊन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काढा स्पष्टपणे हे सगळं नवीन बांधकामासाठी सांगितलं आहे त्यामुळे आपण काय करू शकतो की एकावर एक असे 5 ते 6 नग घेऊन ते एकत्र बांधून त्याच्यावर करेक्शन फॅक्टर वापरावा हा आपल्यासाठी एक पाया असू शकतो पण आपण काय करतोय आणि आपल्याला काय मिळतंय ह्याबद्दल काळजी घेतली पाहिजे आपण मेसनरी भिंतींचा गाभा घेऊन त्याची ताकद काढू शकतो का असं आपण रीइन्फोर्स काँक्रिट स्ट्रक्चर मध्ये करतो गाभा घेतो त्याच्यावर कॉम्प्रेसिव्ह टेस्ट करतो आणि ती किंमत पुढे वापरतो असा सिलेंड्रिकल गाभा आपण कमीत कमी 3 जागांवरून घेतो आणि त्यांच्या ताकदीची सरासरी किंमत घेऊन ती स्ट्रक्चर मधल्या काँक्रिट साठी वापरतो हे सगळं भिंतीच्या बाबतीत लागू होतं का हा पहिला प्रश्न आहे इथं मोठी त्रुटी आहे समजा आपण इमारतीमधून एक गाभा घेतला आहे इथं आपण एक फोटो बघू शकतो जो 180 185 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक मेसनरी आर्च ब्रिज आहे जो इथून थोडंच लांब पोंडीचेरी मध्ये आहे त्यात चुना आणि विटा वापरल्या आहेत आणि त्याच्या खांबांमधून गाभा घेत आहेत ह्या गाभ्याचं आपण काय करू शकतो आपण गाभ्याचं निरीक्षण करून त्याची संरचना समजून घेउ शकतो आणि मग सांगू शकतो की विटा आणि मोर्टर चांगल्या दर्जाचं आहे आणि त्यानंतर परस्परसंबंध वापरू शकतो पण काँक्रिट मध्ये स्ट्रेंथ साठी ही पद्धत वापरतो तशी ती मेसनरी च्या बाबतीत वापरता येणार नाही कारण वेगवेगळ्या दिशांमध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वेगवेगळी येणार आहे कारण ह्याचा आणि बेड जॉईंट च्या दिशेचा परस्परसंबंध आहे जेव्हा आपण हा काढलेला गाभा प्रयोगशाळेत नेऊन त्यावर कॉम्प्रेशन टेस्ट करतो तेव्हा आपण ज्या दिशेत बल लावतो आणि ज्या दिशेत खऱ्या परीस्थितीत बल येणार आहे ह्या दोन्ही दिशा एकमेकांना 90 अंशात आहेत कारण युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन मध्ये चाचणी करताना गाभा असा ठेवावा लागतो की बेड जॉईंट ची दिशा आणि बलाची दिशा हे काटकोनात असतात मग अशा परिस्थितीत मला कुठली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ मिळते ही खरी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे का जी मी वापरू शकतो तर उत्तर असं आहे की ही खरी नाहीये तशी खरी स्ट्रेंथ मिळवायची असेल तर मला गाभा मशीन मध्ये असा ठेवला पाहिजे की जेणेकरून खऱ्या परिस्थितीत बेड जॉईंट ज्या दिशेत असतील आणि लोडिंग ज्या दिशेत असेल तसंच इथंही व्हावं पण असं केल्यावर ती खरंतर मॉडीफाईड ब्राझीलीयन टेस्ट किंवा स्प्लिट टेंसाईल टेस्ट होते आणि अशा वेळेला तुम्हाला त्या पदार्थाची टेंसाईल स्ट्रेंथ मिळते मग तुम्हाला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ मिळवण्यासाठी काही परस्परसंबंध वापरावा लागेल पण तुम्हाला इमारतीमधून मिळालेला पदार्थ हा चांगल्या दर्जाचा नाहीये त्यामुळे हा मोठा त्रास आहे तर एक पर्याय असा आहे की अंधपणे तोच गाभा वापरून कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काढावी पण तीच किंमत इमारतीचे मुल्यांकन करताना वापरताना काळजी घ्यावी कोड ने सांगितल्याप्रमाणे जसा नवीन बांधकामासाठी प्रिझम आहे तसंच काहीतरी सध्याच्या इमारतीमधून घ्या पण जोड असल्यामुळे तुम्ही प्रिझम काढू शकत नाही मग तुम्ही भिंतींचा एक छोटा भाग काढता ह्या भागाचा आकार काय असावा ह्यावर काही सूचना कमीत कमी दोन जागतिक कोड मध्ये दिलेल्या आहेत पण ह्यामध्ये काही मोठ्या त्रुटी आहेत इथे आपण भिंतींचा असा एक छोटा भाग घेतोय जो मुख्य भिंतीचं प्रतिनिधित्व करतो तसंच यो कुठून घेतलाय ह्यावरून तो जोड सुद्धा मुख्य भिंतीसारखेच दाखवतो पण हे सोपं नाहीये कारण तो भाग हाताळणे अवघड आहे कारण तो जड सुद्धा असतो तर एक मुद्दा असा आहे की हा भाग काढणे अवघड आहे खालच्या फोटोमध्ये आपण बघू शकतो की आपल्याला मुख्य भिंतीत चारही बाजूंनी काप देऊन तो भाग कापून काढावा लागेल ह्यामध्ये खूप मशीन लागतात आणि असे 2 3 भाग काढणे हे खूप खर्चिक पण आहे आणि दुसरा मुद्दा हा की जर इमारत जुनी असेल तर मग हा भाग काढताना इमारतीला नुकसान व्हायची शक्यता असते एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हा भाग काढताना खूप धक्के बसतात जे त्या भागाला खराब करू शकतात ह्या फोटोत आपण बघू शकतो की त्यातला काही भाग नीट बाहेर न आल्यामुळे सगळी मेहनत वाया गेली आहे हा भाग जड असल्यामुळे एका माणसाला हाताळता येत नाही त्यासाठी काही नियम आहेत की हा भाग एका पिंजऱ्यात किंवा लाकडी खोक्यात बसवला पाहीजे आणि हा भाग प्रयोगशाळेत नेताना सुद्धा त्याला हानी पोहोचू शकते डाव्या बाजूला चाचणी केलेला एक भाग तुम्हाला दिसतोय हे करता येतं पण खूप अवघड प्रक्रिया आहे शिवाय तुम्ही पाहिजे तेवढे नमुने घेऊ शकत नाही जर एखादी भिंत पाडणारच असले तर मात्र ती जागा काही नमुने घ्यायला चांगली आहे हे भिंतीचे भाग काढण्यासाठी काही RILEM चे आदर्श आहेत RILEM म्हणजे यूरोपियन प्रगोगशाळांचं एक जाळं आहे आणि हे भिंतींचे भाग चाचणीसाठी इमारतींमधून कसे काढावेत आणि त्यांची कॉम्प्रेशन टेस्ट कशी करावी ह्याचा अभ्यास त्यांनी केला आहे पण कोड सुद्धा सांगतो की ही प्रक्रिया करता येते पण ती जरा अवघड आणि खर्चिक आहे म्हणून तुमच्याकडे काय उपलब्ध आहे त्याच्यावर तुमची पद्धत ठरली पाहिजे जर वेळ आणि पैसे उपलब्ध असतील तरच ही पद्धत वापरता येईल तर कोड आपल्याला सांगतो की भिंतीच्या ह्या भागाची किमान उंची रुंदी आणि जाडी किती असावी आणि मग तुम्ही प्रयोगशाळेत नेऊन त्याची चाचणी घेऊ शकता आपल्याला अजून एक गोष्ट करता येईल जर प्रिझम प्रयोगशाळेत नेऊन त्यावर चाचणी घेणार असू तर मग योग्य साधनं आणि यंत्रं वापरून स्ट्रेस स्ट्रेन कर्व्ह वरून आपल्याला मॉड्युलस ऑफ ईलॅस्टीसिटी आणि पोयझन्स रेशो पण काढता येईल ह्या किंमती इमारतीचे सुरक्षिततेसाठी मूल्यांकन करताना आणि उरलेली ताकद काढताना वापरता येतील इथे IIT मद्रास मध्ये केल्या गेलेल्या उच्च शिक्षणाच्या अभ्यासामध्ये हे बघितलं गेलं की प्रिझम आणि गाभा ह्यांचा परस्परसंबंध कसा आहे एखाद्या भिंतींचा एक भाग काढण्यापेक्षा त्याचा गाभा काढणे सोपं आहे म्हणून आम्ही ज्या भिंतीतून गाभा घेतला गेला त्या भिंतीचं बांधकाम बघितलं आणि त्याची तुलना प्रिझम स्ट्रेंथ बरोबर केली तर आपण बघू शकतो की भिंत कशी बांधलेली आहे आणि त्यातून वेगवेगळ्या व्यासाचे गाभ्याचे प्रकार घेतलेले आहेत कॉम्प्रेशन मशीन मध्ये त्यांच्यावर चाचणी घेतली जात आहे आणि काही प्रिझम सुद्धा तयार केले गेले आहेत भिंत ज्या पदार्थांपासून बनवलेली आहे प्रिझम पण त्यातूनच बनवलेला आहे आणि कॉम्प्रेशन मशीन मध्ये प्रिझम वर चाचण्या घेतल्या जातात ह्यातून खूप रोचक निकाल हाती लागले 75 मिमी 100 मिमी 150 मिमी अशा छोट्या व्यासाचा गाभा घेतला तर त्याचा फार उपयोग नाही पण जर 200 मिमी पेक्षा जास्त व्यास असलेला गाभा घेतला तर प्रिझम ची ताकद आणि गाभ्याची ताकद ह्यांचं गुणोत्तर हे नेहमी 1 पेक्षा जास्त येतं म्हणजे असा गाभा तुम्हाला प्रिझम च्या ताकदीपेक्षा कमी ताकद देईल जरी प्रिझम आणि गाभा ह्यांच्यामध्ये दिशा वेगळी असली तरी गाभ्याचा व्यास 150 मिमी किंवा कमी असेल तर हे गुणोत्तर 1 पेक्षा कमी येते म्हणजे इथं आपण चूक करतोय जर व्यास 200 मिमी किंवा जास्त असेल तर आपण सुरक्षित बाजूला आहोत आणि ह्याची चाचणी घेऊन मिळालेली ताकद ही आपण भिंतीची ताकद काढण्यासाठी वापरू शकतो म्हणून जर गाभा घ्यायचाच असेल तर कमीत कमी 200 मिमी व्यासाचा घ्यावा नाहीतर इमारतीमधून प्रिझम काढावा आता आपण इथं थांबुया आणि पुढच्या वेळेला बाकीच्या चाचण्या बघूया